आपल्या मागील सत्रात आपण चर्चा सुरू केली होती फायनान्शिअल स्टेटमेंट च्या विश्लेषण आणि व्याख्या वर फायनान्शिअल स्टेटमेंट मधून फार मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध होतो आणि त्याचे उपयोगकर्ता त्यातून हवी ती माहिती काढू शकतात त्यावर मग ते हॉरिझॉन्टल स्टेटमेंट वर्टीकल स्टेटमेंट किंवा बेंचमार्किंग करू शकतात एक महत्त्वपूर्ण सर्वात पद्धत आहे रेशियो अनालिसेस ज्या मार्फत आपण निरनिराळ्या रेशियो ची गणना करू शकतो मागील वेळेस आपण असे उदाहरण बघितले होते की जर तुम्हाला प्रोफिटाबिलिटी बद्दल जाणून घ्यायचे असेल तर फक्त नफ्याची तुलना करून खरे चित्र दिसणार नाही आपल्याला जर नफा विक्रीच्या टक्केवारी मध्ये हवा असेल तर आपल्याला एका दुसऱ्या रेशिओ ची गणना करावी लागेल ज्याचे नाव नेट प्रॉफिट रेशिओ आहे या तऱ्हेने आपल्याला हे माहीत होईल की विक्रीची टक्केवारी च्या रूपात कंपनी B चा नफेशिरपणा कंपनी A पेक्षा चांगला आहे रेशिओ चा उपयोग कंपनीचे शक्ति स्थळे आणि दुर्बल स्थळे जाणून घेण्याकरिता आणि निर्णय घेण्याकरिता होतो शिवाय कंपनीची कामगिरी जाणून घेण्याकरिता सुद्धा उपयुक्त असतात आता रेशिओ चे महत्त्व असे आहे की फायनान्शिअल स्टेटमेंट वरून फक्त सध्यस्थिती आणि भूतकाळातील कामगिरीच नव्हे तर ते आपल्याला कंपनीच्या भविष्याबद्दलचे अंदाज बांधायला सुद्धा कामी येतात आपण काही ही धारणा घेऊन मागील वर्षांतील सर्वसाधारण कल कसे होते हे समजू शकतो आणि कंपनीच्या भविष्याबद्दलचे अंदाज बांधू शकतो हा रेशिओ चा फायदा आहे आपल्या मागील सत्रात आपण पहिल्या दोन प्रकारच्या रेशिओ वर चर्चा सुरू केली होती ते आहेत लिक्विडिटी आणि कॅपिटल स्ट्रक्चर लिक्विडिटीशी संबंधित असलेला सर्वात महत्वपूर्ण रेशियो आहे करंट रेशियो जो व्यापक प्रमाणात वापरल्या जातो इथे आपल्याला हे माहिती करायचे असते की करंट लायबिलिटी ची पूर्तता करण्यासाठी आवश्यक तेवढे करंट असेट्स कंपनीकडे आहेत का करंट असेट्स करंट रेशियो करंट लायबिलिटी जिथे करंट असेट्स इन्व्हेंटरी सन्ड्री डेटर्स कॅश अंड बँक बॅलन्स Cash Bank balances रिसिवेबल्स एकृअल Receivables Accruals लोन्स अँड ऍडव्हान्स Loans Advances डिस्पोजेबल इन्वेस्टमेंट करंट लायबिलिटी क्रेडीटर्स शॉर्ट टर्म लोन्स बँक ओवरड्राफ्ट कॅश क्रेडीट आऊटस्टँडिंग एक्सपनसेस प्रोविजन फोर टॅक्सेशन प्रपोजड डिव्हिडंड अनक्लेमड डिव्हिडंड साधारणपणे 21 चा रेशियो स्वीकार योग्य समजल्या जातो परंतु उद्योगाच्या स्वरूपानुसार त्यात लक्षणीय बदल होऊ शकतो सामान्य कल्पना अशी आहे की आपल्याकडे करंट लायबिलिटी ची पूर्तता करण्याइतके करंट असेट्स असायला हवेत आणि कुठल्या कर्तव्याला आपण चूक नये व दिवाळखोरी टाळता येऊ शकली पाहिजे एक अधिक पुराणमतवादी रेशियो आहे ज्याचे नाव क्विक रेशियो आहे जिथे आपण क्विक असेट्स आणि क्विक लायबिलिटी चा संबंध गणतो मग आपण कंपनीच्या दीर्घकालीन तरलते कडे बघायला सुरुवात केली आणि त्याकरिता आपण कॅपिटल स्ट्रक्चर रेशियो ची गणना करतो आपल्याला ठाऊक आहे की निधी जमा करायचे दोन महत्वपूर्ण स्त्रोत आहेत एक आहे इक्विटी आणि दुसरं आहे कर्ज इक्विटी रेशियो मध्ये आपण कॅपिटल एम्पलोयेड च्या किती टक्के इक्विटी आहे हे गणायचा प्रयत्न करतो शेअरहोल्डर्स इक्विटी shareholders' equity इक्विटी रेशियो टोटल कॅपिटल एम्पलोयेड ह्या रेशियो वरून आपण हे बघतो की पुरवलेल्या निधीच्या किती टक्के वित्तपुरवठा एकूण डेट ने केला जात आहे एकूण डेट डेट रेशियो कॅपिटल एम्पलोयेड जेथे टोटल डेट मध्ये फायनान्शियल इंस्टिट्यूशन्स मधून घेतलेले अल्पकालीन व दीर्घकालीन ऋण डिबेंचर्स बॉण्ड आणि डिफर्ड पेमेंट अरेंजमेंट चा समावेश होतो डेट ईक्विटी रेशियो कदाचित सर्वात सामान्य आणि व्यापक प्रमाणावर वापरला गेलेला रेशियो आहे आपण ईक्विटी च्या तुलनेत कर्जाची टक्केवारी काढतो आहोत याची गणना करते वेळी आपण अंकाच्या ठिकाणी डेट अधिक प्रेफरन्स शेअर कॅपिटल घेतो लक्षात असू द्या की साधारणपणे शेअरहोल्डर्स इक्विटी shareholder's equity मध्ये प्रेफरन्स कॅपिटल चा समावेश होतो पण ह्या रेशियो साठी आपण त्याला भाजका मधून वजा करतो आणि अंका मध्ये जोडतो कारण जरी ते शेअरहोल्डर्स फंडचा shareholders' fund चा भाग असला तरी त्याची परतफेड 5 ते 10 वर्षात करावी लागते त्या कारणाने त्याने कर्जा सारखा स्वभाव गुण प्राप्त केला आहे म्हणून आपण ऋण अधिक प्रेफरन्स कॅपिटल जोडतो आणि त्याचा भागाकार शेअरहोल्डर्स इक्विटी shareholders' equity वजा प्रेफरन्स कॅपिटल ने करतो लक्षात येते ना डेट प्रिफरन्स शेअर कॅपिटल डेट इक्विटी रेशियो शेअरहोल्डर्स इक्विटी अशा तऱ्हेने डेट ईक्विटी रेशियो एक अत्यंत महत्वाचा रेशियो आहे आणि बँक अधिकाऱ्यांना त्यात व्यापक स्वारस्य असते वास्तविक पाहता कुठलीही बँक डेट ईक्विटी रेशियो ची गणना केल्याशिवाय कर्ज देत नाही किती डेट ईक्विटी रेशियो स्वीकार योग्य समजल्या जातो समजा तुम्हाला दहा लाख रुपये किमतीचे वाहन घ्यायचे आहे तर बँक तुम्हाला त्याकरिता किती कर्ज देईल काही कल्पना आहे का साधारणपणे बँक हे म्हणेल की आम्ही वाहनाच्या किमतीचे 75 कर्ज देऊ त्या अर्थी बँक कुठला डेट ईक्विटी रेशियो पाहत आहे दहा लाखा पैकी बँक 7 5 लाख देईल आणि वाहन धारकाला 2 5 लाख द्यावे लागतील तर डेट ईक्विटी रेशियो किती आहे 5 भागिले 2 5 म्हणजेच स्वीकारलेला डेट ईक्विटी रेशियो 3 आहे याच धर्तीवर रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि नियामक मंडळ डेट ईक्विटी रेशियो ठरवतात जो दिल्या जाऊ शकतो आणि प्रत्येक बँक सुद्धा त्याची अधिकतम मात्रा ठरवू शकते त्यात पुन्हा प्रत्येक केस प्रमाणे त्यात थोडाफार फेरबदल होऊ शकतो आणि थोडा कमी केल्या जाऊ शकतो जर कर्जदार फार विश्वासार्ह नसेल आणि त्याची परिस्थिती फार सशक्त नसेल तर बँक त्याला म्हणू शकते आम्ही फक्त 6 लाख कर्ज देऊ या परिस्थितीत डेट ईक्विटी रेशियो किती असेल 6 भागिले 4 म्हणजे 1 अशा तऱ्हेने प्रमाण 3 आहे परंतु गरजेनुसार अधिकतम कर्जाची रक्कम केल्या जाऊ शकते अशा तऱ्हेने डेट ईक्विटी रेशियो एक अत्यंत महत्वाचा रेशियो आहे ज्याला बँक कुठल्याही कर्जाची मंजुरी देतेवेळी लक्षपूर्वक पाहते नोन बँकिंग आणि लीजिंग कंपनीस सारखे कर्ज देणाऱ्या इतर संस्था सुधा हा रेशियो बघतात अनेक वेळा जर एखाद्या कंपनीला उधारीवर विक्री करायची असेल तरी सुद्धा ते पुढील व्यक्तीचा डेट ईक्विटी रेशियो तपासतात कारण त्यांना खात्री करायची असते की ग्राहक कर्जाची परतफेड करू शकेल याकरता करंट रेषीय आणि डेट ईक्विटी रेशियो दोन्ही महत्त्वाचे असतात अल्पकालीन व्यवहारांकरिता करंट रेषीयला जास्त वजन दिले जाते आणि दीर्घकालीन कर्जासाठी डेट ईक्विटी रेशियो ला जास्त वजन प्रकल्पाचा प्रकार किंवा अर्थसहाय्याची गरज असलेल्या असेट च्या प्रकारानुसार सुद्धा डेट ईक्विटी रेशियो बदलू शकतो उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं वाहनांकरिता बँक साधारणपणे 75 कर्ज देते तर डेट ईक्विटी रेशियो किती झाला 75 भागिले 25 म्हणजेच 31 आणि गृहकर्जाचा करिता समजा तुम्ही रुपये एक करोड चे घर विकत घेत आहात तर बँक तुम्हाला किती कर्ज देईल साधारणपणे बँक 80 गृहकर्ज देईल किंवा कधी थोडं जास्त सुद्धा पण जर त्यांनी 80 दिले तर त्याचा अर्थ असा की बँक 8000000 देईल आणि कर्जदार 2000000 देईल तर डेट ईक्विटी रेशियो किती झाला 80 भागिले 20 म्हणजे 41 बरेच वेळा बँका 85 सुद्धा देतात याचा अर्थ 85 भागिले 15 अशा प्रकारे हा रेषीयो 5 5 किंवा 6 येतो म्हणून वाहनांपेक्षा गृह जास्त सुरक्षित समजल्या जाते तर ते मोठ्या डेट ईक्विटी रेशियो साठी तयार आहेत तुम्हाला लक्षात येतंय ना समजा काही पायाभूत सुविधांचा प्रकल्प सुरू करायचा झाला जसे की रस्त्याचे किंवा रेल्वेचे बांधकाम तर डेट ईक्विटी रेशियो जास्त असेल की कमी असेल अशा दीर्घकालीन प्रकल्पांसाठीचा डेट ईक्विटी रेशियो बराच मोठा असतो तो 6 10 15 असू शकतो कारण अशा असेटच्या वरचे परतावे दीर्घ काळापर्यंत येत राहणार आहेत आणि हे असेटच्या जास्त सुरक्षित आणि स्थिर असल्यामुळे बँक जास्त डेट ईक्विटी रेशियो साठी तयार असतात मधील सबप्राईम बद्दल ऐकले आहे का 2008 साली एक फार मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता ज्याला सबप्राईम असे म्हटले गेले सबप्राईम पेचप्रसंगांमध्ये झाले असे होते की बँकांनी फार मोठे कर्ज अशा कर्जदारांना दिले जे सबप्राईम होते सबप्राईम अर्थ आहे कमी गुणवत्ता असलेले बँका अधिकाधिक लोन देऊ लागल्या ज्याचे डेट इक्विटी रेषीय सुद्धा वाढीव होते आणि त्यामुळे नोन परफॉर्मिंग असेट्स च्या समस्या वाढल्या ह्यालाच सबप्राईम क्राईसेस असे म्हटले गेले ज्यांना या विषयात स्वारस्य असेल त्यांनी गुगलमध्ये 'सबप्राईम क्राईसेस ' टाईप करावे आणि तुम्हाला या विषयावर पुष्कळ लेख मिळतील आणि तुम्हाला याबद्दल बरीच माहिती मिळेल सध्या आपण पण त्यावर जास्त चर्चा नाही करू पण मला तुम्हाला हे सांगायचे आहे की डेट इक्विटी रेषीयो फार महत्त्वाचा असतो ह्या रेषीयोचे जर बँकेने उल्लंघन केले आणि वाढीव डेट इक्विटी रेषीयो प्रमाणे कर्ज द्यायला सुरुवात केली तर पुढील काळात बँकेला समस्यांना तोंड द्यावे लागेल डेट इक्विटी रेषीयो जर जास्त असेल तर कंपनीसाठी सुद्धा ही एक समस्या असते कारण जास्त रेषीयो मुळे तुम्ही अधिक कर्ज दिल्याची अधिक जोखीम घेत असता ज्या कंपनी जवळ स्थिर मालमत्ता असते जसे की जमीन आणि बांधकाम अशा कंपनीचा डेट इक्विटी रेषीयो जास्त असू शकतो परंतु जर सेवा क्षेत्रातील कंपनी असेल तर त्यांनी कमी डेट इक्विटी रेषीयो ठेवावा उदाहरणार्थ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बऱ्याच कंपनीस जसे इन्फोसिस वास्तवात झीरो डेट कंपनी म्हटल्या जातात कारण त्यांच्यावर कुणाचे कर्ज नाही तर झीरो डेट इक्विटी रेषीयो कडे जाण्याचा ते प्रयत्न करतात पुढे आपण अशा काही कंपनीच्या केसेस बघू आता रेषीयो च्या पुढच्या प्रकारांमध्ये कव्हरेज रेषीयो येतात आपण बँकांत बद्दल बोलत होतो जास्तीत जास्त डेट इक्विटी रेषीयो वर बँकांना निर्णय घ्यायचा असतो परंतु त्यांना हे सुद्धा बघायचे असते की व्याजाची परतफेड कंपनीला होत असलेल्या संभाव्य उत्पन्नामधून किंवा मिळकतीमधून होणार आहे का आता निश्चित हक्क कर्जावरील व्याजा प्रमाणे किंवा प्रेफरन्स डिव्हिडंड किंवा हप्त्याच्या परतफेड सारखे असतात तर अंकाच्या ठिकाणी अर्निंग अवेलेबल फोर डेट सर्विस भागिले व्याज अधिक हप्ता साधारणपणे नेट प्रॉफिट उपलब्ध असतो आणि काही नोन कॅश एक्सपेनसेस जसे की डेप्रिसिएशन जोडले जातात आणि असेट्स च्या विक्रीचा तोटा आणि कर्जावरील व्याजासाठी काही समायोजन करून जोडले जाते अशा तऱ्हेने उपलब्ध असलेला पैसा अंकाच्या ठिकाणी आणि व्याजासहित भरायचे असलेले हप्ते भाजका च्या ठिकाणी असतात अर्निंगस अवेलेबल फॉर डेट सर्विस डेट सर्विस कव्हरेज रेशियो इंटरेस्ट इंस्टॉलमेंट Interest Instalments जेथे अर्निंग अवेलेबल फोर डेट सर्विस नेट प्रॉफिट नोन कॅश ऑपरेटिंग एक्सपेनसेस लाईक डेप्रिसिएशन अंड अमोर्टायझेशन आपल्याला माहित आहे की बँका हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की कंपनीकडे पुरेशी मिळकत आहे का ज्याच्या आधारावर ते हप्त्याची परतफेड करतील आणि ती परतफेड वेळेवर करण्याची क्षमता आहे का हा आहे डेट सर्विस कवरेज रेषीयो तर कंपनी कमीत कमी व्याजाची तरी परतफेड करू शकेल का त्यासाठी अंकाच्या ठिकाणी ई किंवा प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टेक्स भागिले इंटरेस्ट टी इंटरेस्ट कव्हरेज रेशियो इंटरेस्ट जेथे ई अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टेक्स जर दोन्ही रेशियो म्हणजे डेट सर्विस आणि इंटरेस्ट कवरेज जास्त असतील तर त्याचा अर्थ असा की व्याज आणि हप्त्याची परतफेड करण्यासाठी चांगला वाव आहे त्याचाच अर्थ असा की चुकवेगिरीची शक्यता कमी आहे म्हणून साधारणपणे बँका काही किमान डेट कव्हरेज रेषीयो साठी जोर देतात प्रेफरन्स डिव्हिडंड कव्हरेज रेशियो प्रेफरन्स डिव्हिडंड लायबिलिटी जिथे ई अर्निंग्स आफ्टर टेक्स अशाच तऱ्हेने प्रेफरन्स शेअरहोल्डर्स ला सुद्धा जाणून घेण्यात स्वारस्य असेल की त्यांच्या लाभांशसाठी काय कव्हरेज आहे म्हणून प्रेफरन्स डिव्हिडंड कव्हरेज रेषीयो प्रेफरन्स डिव्हिडंड तेव्हाच देऊ शकतात जेव्हा व्याज आणि सर्व करांचा भरणा झाला आहे म्हणून आता अंकाच्या ठिकाणी आपण ई घेतले आहे किंवा तुम्ही त्याला पी म्हणू शकता अर्निंग्स आफ्टर टॅक्स किंवा प्रोफिट आफ्टर टॅक्स भागिले प्रेफरन्स डिव्हिडंड लायबिलिटी जर प्रोफिट आफ्टर टॅक्स पुरेसा असेल तर कंपनी करारातील अटीनुसार लाभांश देऊ शकते इथे रेषीयो मध्ये कव्हरेज दिसून येते आता एक महत्वपूर्ण रेषीयो आहे ज्याचे नाव कॅपिटल गियरींग रेषीयो असे आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटल डीबेंचर लॉंग टर्म लोन Preference share capital Debenture Long term loan कॅपिटल गियरींग रेशियो इक्विटी शेअर कॅपिटल रिसर्व अंड सरप्लस लॉस Equity share capital Reserves Surplus Losses हा पुष्कळसा डेट इक्विटी रेषीयो समान आहे ज्याबद्दल आपण अगोदर चर्चा केली आहे आपण अंकाच्या ठिकाणी प्रेफरन्स कॅपिटल आणि डेट घेतो आणि भाजकाच्या ठिकाणी मालकाचा निधी म्हणजेच इक्विटी कॅपिटल अधिक रिसर्व उणे संभाव्य तोटा तर इथे सुद्धा जर हा रेषीयो जास्त असेल तर कंपनी जास्त जोखीमची समजल्या जाते याची गणना एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी सुद्धा केली जाऊ शकते रेषीयो जास्त असेल तर प्रकल्पात जोखीम जास्त समजल्या जाईल तुम्हाला समतोल ठेवावा लागतो जेणेकरून जास्त रेषीयो टाळता येईल रेषीयो मध्ये पुढचा प्रकार आहे ऍक्टिव्हिटी रेषीयो त्यांना कधी कधी एफिशियन्सी किंवा परफॉर्मन्स किंवा टर्नओवर रेषीयो असे म्हणतात त्याच्या सहाय्याने आपण हे मापन करतो कि कंपनी स्वतःचे असेट्स किती कार्यकुशलतेने वापरते आता असेट्स मुख्यतः विक्री निर्माण करण्याकरिता वापरल्या जातात म्हणून याकरिता एक सर्वसमावेशक रेषीयो आहे कॅपिटल टर्नओवर रेषीयो सेल्स कॅपिटल टर्नओव्हर रेशियो कॅपिटल एम्पलोयीड व्यवसायात आपण भांडवलाचा उपयोग विक्री निर्माण करण्याकरिता करतो म्हणून आपण विक्रीला कॅपिटल एम्पलोयेड ने भागाकार करून गणना करतो कार्यकुशल असलेली कंपनी कमीत कमी भांडवलाच्या आधारे जास्तीत जास्त विक्री करू शकेल म्हणून जास्त रेषीयो श्रेयस्कर ठरेल जास्त रेषीयो चा अर्थ आहे की कंपनी अधिक उलाढाल करू शकते आणि बहुदा अधिक नफा सुद्धा करू शकेल एकूणच सर्व असेट्स गृहीत धरून आपण कॅपिटल टर्नओवर रेषीयो ची गणना करतो अजून एक प्रसिद्ध रेषीयो आहे फिक्सेड असेट्स टर्नओवर रेषीयो सेल्स फिक्सेड असेट्स टर्नओव्हर रेशियो कॅपिटल असेट्स अंकाच्या ठिकाणी विक्री आणि भाजकाच्या ठिकाणी आपण फिक्सेड असेट्स किंवा कॅपिटल असेट्स घेतो तर कुठले दीर्घकालीन असेट्स कंपनी वापरते आहे आणि ती किती विक्री निर्माण करू शकते यावरून कंपनीचे फिक्सेड असेट्स वापरण्याची कुशलता दिसून येते या रेषीयो ची गणना प्रत्येक असेट करता वेगवेगळी करता येते संपूर्ण कंपनी करिता गणना करता येते किंवा एखाद्या विशिष्ट प्रकल्पाकरिता किंवा कारखान्या करिता करता येते आणि ती एका असेट करता सुद्धा करता येते जर त्या असेट मुळे महसूल निर्माण होत असेल तर बघा तुम्ही तो असेट किती कुशलतेने वापरता आहात आपण एक सोपे उदाहरण घेऊया समजा एक ऑटोरिक्षा चालक आहे त्याच्या किंवा तिच्याकडे एक ऑटोरिक्षा आहे ज्याची किंमत समजा 4 लाख आहे असं समजा की चालक दिवसाला 1000 रुपयांची उलाढाल करतो तर फिक्सेड असेट्स टर्नओवर रेषीयो किती असेल फक्त रोजच्या 1000 रुपयांची उलाढाल लक्षात घ्या साधारणपणे ऑटोरिक्षा वर्षभर वापरल्या जात नाही आपण समजू की एका वर्षात 300 दिवस ती वापरल्या जाते एकूण उलाढाल किती होईल 300 गुणिले 1000 म्हणजे 3 लाखाची उलाढाल आहे आणि फिक्सेड असेट्सचे मूल्य 4 लाख होते म्हणजे 3 भागिले 4 याचा अर्थ वर्षभरासाठी हा रेषीयो 1 पेक्षा कमी आहे ही ऑटोरिक्षा दिवसाला 8 तासांच्या एका शिफ्ट मध्ये कामावर असेल असे गृहीत धरून 1000 रुपयांची उलाढाल झाली अशा तऱ्हेने हा रेषीयो 3 लाख भागिले 4 लाख किंवा 3 बाय 4 आता हीच ऑटोरिक्षा जर दिवसाला 8 तासांच्या दोन शिफ्ट मध्ये चालवली तर 1000 सकाळी आणि 1000 दुपारी आता उलाढाल दुप्पट झाली आहे तर मग हा रेषीयो किती असेल 1000 अधिक 1000 म्हणजेच 2000 एका दिवसाला गुणिले 300 दिवस आणि 6 लाख भागिले 4 लाख तुम्ही बघू शकता की अगोदर रेषीयो 0 75 होता आणि आता तो 6 भागिले 4 म्हणजेच 1 5 झाला आहे अशा तऱ्हेने वापरलेल्या असेट्स ची कुशलता सुधारली आहे मी फक्त हे एक सोपे उदाहरण म्हणून घेतले आहे जिथे आपण एका ऑटोरिक्षा करिता रेषीयो ची गणना करू शकू एका असेट मुळे जसे टर्नओवर निर्माण झाले तसेच इतर पातळींवर सुद्धा गणना केल्या जाऊ शकते कंपनीच्या यश प्राप्तीसाठी टर्नओवर निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे कारण त्यातूनच तुम्हाला नफा मिळणार आहे म्हणून हा रेषीयो अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण यावरून कंपनीची विक्री निर्माण करण्याची क्षमता समजते जसे आपण फिक्सेड असेट्स च्या बाबतीत बघितले तसेच आपण हे बघू शकतो की कंपनी वर्किंग कॅपिटल किती कार्यकुशलतेने वापरते तर ते आहे विक्री भागिले वर्किंग कॅपिटल म्हणजेच करंट असेट्स वजा करंट लायबिलिटी कंपनी आपली वर्किंग कॅपिटल कार्यकुशलतेने वापरते आहे का हा रेषीयो जेवढा मोठा तेवढे चांगले कारण त्यावरुन कमी जास्त प्रमाणात कंपनीची कार्यकुशलता दिसून येते हा रेषीयो बराच चित्तवेधक आहे कारण जर तुम्हाला कंपनीच्या वर्किंग कॅपिटल व्यवस्थापनाचा अभ्यास करायचा असेल तर या रेषीयो चे विभाजन इन्व्हेंटरी टर्नओवर डेटर्स टर्नओव्हर आणि क्रेडिटर्स टर्नओवर असे केले जाते कॉस्ट ऑफ सेल्स इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशियो एवरेज और क्लोजिंग इन्व्हेंटरी जेथे ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक एवरेज इन्व्हेंटरी 2 आता हे इन्व्हेंटरी टर्नओवर बद्दल आहे कारण कंपनीमध्ये वेगवेगळे विभाग स्टॉक व्यवस्थापन डेटर्स व्यवस्थापन आणि क्रेडिटर्स व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात अशा तऱ्हेने आपण व्यवसायाच्या प्रत्येक अंगाची कार्यकुशलता जाणू शकतो आपण बघत असलेली पहिली गोष्ट इथे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेषीयो आहे आपण एक तर विक्री भागिले इन्व्हेंटरी घेऊ शकतो परंतु जास्त अभिरुची असलेली पद्धत असेल 'कॉस्ट ऑफ सेल्स' ची कारण आपण जाणतो की इन्व्हेंटरीच्या कॉस्ट चीच नोंद होत असते म्हणून अंकाच्या ठिकाणी आपण कॉस्ट ऑफ सेल्स घेऊ आणि क्लोजिंग इन्व्हेंटरी च्या ऐवजी आपण एवरेज इन्व्हेंटरी घेऊ कारण आपल्याला एवरेज स्टॉक आणि विक्री माहित असेल कॉस्ट ऑफ सेल्स भागिले एवरेज इन्व्हेंटरी हे सुधारित सूत्र आहे आता ह्या सूत्राला आपण दिवसांच्या संख्येत रूपांतरित करू शकतो जेणेकरून ते जास्त अर्थपूर्ण असेल समजा एका कंपनीची उलाढाल 4 लाख आहे आणि कर्जदारांची एकूण रक्कम 40000 आहे तर हा रेशियो किती असेल माफ करा 40000ची इन्व्हेंटरी आणि 4 लाखांची उलाढाल तर 4 लाख भागिले 40000 रेशियो येतो 10 इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशियो 10 आहे परंतु याला आपण दिवसांच्या संख्येत सुद्धा गणू शकतो ते कसे काय एवरेज इन्व्हेंटरी 365 स्टॉक होल्डिंग पिरियड X सेल्स और कॉस्ट ऑफ सेल्स 12 इन्व्हेंटरी किती होती आणि सेल होता 4 लाख तर 4 लाख भागिले 40000 च्या ऐवजी आपण 40000 भागिले 4 लाख करतो आहोत त्याचा अर्थ 1 भागिले 10 गुणिले 365 दिवस आता हे दिवसांच्या रूपात आहे आणि तुम्ही आता त्याला अधिक चांगले समजू शकाल अशा तऱ्हेने साधारणपणे कंपनीची इन्व्हेंटरी 36 5 दिवसांची असते आता आपण याची तुलना कंपनीच्या इन्व्हेंटरी धोरणाशी करू शकतो जर त्यांचे धोरण एक महिन्याचा स्टॉक ठेवण्याचे असेल तर त्याचा अर्थ असा की स्टॉक फक्त तीस दिवसांचा असायला हवा पण वास्तवात तो 36 5 दिवसांचा आहे अशा तऱ्हेने आपण कंपनी च्या धोरणांची तुलना वास्तवाशी करू शकतो आणि त्याप्रमाणे कार्यकुशलता सुधारायच्या दृष्टीने निर्णय घेऊ शकतो आता ह्याच रेशियोची गणना आपण डेटर्स साठी करू शकतो क्रेडिट सेल्स डेटर्स टर्नओव्हर रेषीय एवरेज अकाउंट्स रिसिवेबल्स डेटर्स साठी सूत्र काय असेल विक्री भागिले डेटर्स किंवा अकाउंट्स रिसिवेबल्स असे आहे अकाउंट्स रिसिवेबल्स फक्त उधारीच्या विक्रीवर लागू होतात म्हणून अंकाच्या ठिकाणी क्रेडिट सेल्स घेऊन याचा भागाकार अवरेज अकाउंट्स रिसिवेबल्स ने करून आपण त्याला सुधारु शकतो एवरेज डेटर्स 365 डेटर्स वेलोसिटी X क्रेडिट सेल्स 12 स्टॉक टर्नओव्हर रेषीयो प्रमाणेच आपण ह्याला सुद्धा दिवसांच्या संख्येत रूपांतरित करू शकतो ह्याला डेटर्स वेलोसिटी असेही म्हणतात डेटर्स टर्नओव्हर ला 'किती वेळा' मध्ये मोजण्या ऐवजी जर आपण दिवसांमध्ये मोजले तर समजायला सोपे जाईल समजा कंपनीची विक्री 10 लाखांची आहे आणि त्यांचे रिसिवाबल्स 2 लाखांचे आहे तर याचा काय रेषीयो होईल 10 लाख भागिले 2 लाख किती झाले आता दिवसांच्या संख्येच्या रूपात किती झाले 2 लाख भागिले 10 लाख याचा अर्थ आपल्याला 1 भागिले 5 गुणिले 365 हे किती होतील हे जर 70 दिवसांत पेक्षा जास्त असेल साधारण 70 ते 75 दिवस तर आपण म्हणू शकतो की डेटर्स 72 दिवसांचे आहेत आता आपण परिस्थितीचे गांभीर्य समजू शकत समजा कंपनीची क्रेडिट पॉलिसी 30 दिवसांची असेल तर त्यांनी ही रक्कम 30 दिवसांच्या आत किंवा कमीत कमी 30 ते 35 दिवसांमध्ये गोळा करायला हवी पण इथे त्यांचे डेटर्स 72 दिवसांचे आहेत म्हणजे पॉलिसी च्या दुप्पट पेक्षा जास्त याचाच अर्थ असा की कंपनीची डेटर्स व्यवस्थापनाची प्रणाली कार्यकुशल नाही म्हणून व्यवस्थापकांना या रेषीयो ची गणना वारंवार करून कामगिरीत सुधार आणावा लागतो गुंतवणूकदार भागधारक आणि लेखापरीक्षकांना हे कामाचे असू शकेल का उत्तर आहे 'होय' कारण लेखा परीक्षक आणि भागधारक सुद्धा ह्या रेषीयोची गणना करतील जेव्हा त्यांना माहित होईल की कंपनीचे धोरण 30 दिवसांचे आहे पण रेषीयो त बहात्तर दिवस दिसतात याचा अर्थ काय एक शक्यता ही आहे की जे डेटर्स कंपनीने दाखविले आहेत त्यात काही चुकीच्या नोंदी होऊ शकतात किंवा डेटर्स ची अतिशयोक्ती केल्या गेली असू शकते म्हणून डेटर्स कुठल्या प्रकारचे आहेत याची चौकशी करण्याचा प्रयत्न करू अजून काही रेषीयो आहेत जसे एजिंग स्टेटमेंट तर आपण हे माहिती करण्याचा प्रयत्न करू की हे डेटर्स किती दिवसांपासूनचे आहेत अश्या पुष्कळ अप्रत्यक्ष सूचना रेषीयो वरून मिळू शकतात आणि त्यांची चौकशी केल्या जाऊ शकते आता पुढचा रेषीयो आहे क्रेडिटर्स टर्नओव्हर रेषीयो क्रेडिट परचेस क्रेडिटर्स टर्नओवर रेषीयो अवरेज अकाउंट्स पेयेबल साधारणपणे आपण विक्री भागिले एखादा कलम घेतो पण क्रेडिटर्स खरेदीशी संबंधित असल्यामुळे आपण खरेदी आणि विशेष करून उधार खरेदी घेऊ म्हणून क्रेडिट परचेस भागिले अवरेज अकाउंट्स पेयेबल एवरेज क्रेडिटर्स 365 क्रेडिटर्स वेलोसिटी X क्रेडिट परचेस 12 इथे सुद्धा आपण ह्याला दिवसांच्या संख्येत रूपांतरित करू शकतो आणि जाणून घेऊ शकतो की किती दिवसात पैसे देणार आहोत समजा आपले साधारण धोरण 30 दिवसांचे आहे पण आपण फक्त 20 दिवसातच परतफेड करतो आहोत आपल्याला हे तपासून पहावे लागेल की आपल्याला लवकर पैसे दिल्याबद्दल काही सवलत मिळते आहे का किंवा आपले लोक अनावश्यक पणे पैशाची लवकर परतफेड करत आहेत का किंवा जर क्रेडिट फार मोठे असेल तर गुंतवणूकदारांना हे जाणून घेण्यात रुची असेल की कंपनीमध्ये काही समस्या आहेत का असे तर नाही ना की त्यांच्याकडे वेळेवर रोख नसते आणि म्हणून ते परतफेड करीत नाहीत किंवा त्यांची खरेदी बनावट तर नाही ना खरेदी मध्ये काही चुकीचे आकडे दाखविल्या जात आहेत पण वेळेवर पैसे येत नाहीत म्हणून हा रेषीयो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे अशा तऱ्हेने आपण लिक्विडिटी रेषीयो बघितले मग आपण डेट इक्विटी सारखे रेषीयो बघितले जे स्थिरता दर्शवतात आणि आता आपण चर्चा केली कार्यकुशलता दर्शविणाऱ्या रेषीयो बद्दल पुढच्या सत्रात आपण अजून काही रेषीयो ची फेरी घेऊ